आज आपले व्याख्यान गुसेट बेसवर केंद्रित असेल तर गेल्या काही व्याख्यानांमध्ये आपण स्तंभ आधाराबद्दल चर्चा केली आहे आता गसेट बेसच्या बाबतीत स्तंभ गसेट प्लेटद्वारे बेस प्लेटशी जोडला जातो तर येथे भार स्तंभातून बेस प्लेटवर थेट बेअरिंगपर्यंतच नव्हे तर गसेट प्लेटद्वारे देखील हस्तांतरित केला जाईल तर भार बेस प्लेटवर बेअरिंगद्वारे आणि गसेट प्लेटद्वारे वितरित केला जाणार आहे आणि जेव्हा भार जड असतो तेव्हा या गसेट बेसचा वापर केला जातो याचा अर्थ स्तंभात येणारा कंप्रेसिव्ह भार मोठ्या प्रमाणात असतो किंवा जर मोमेंट स्तंभावर काम करत असेल तर जर आपण गसेट बेसचा वापर केला तर तो योग्य ठरेल तर जर आपण गुसेट बेसच्या एका आकृतीतून गेलो तर ते कसे जोडलेले आहे हे आपल्याला कळू शकेल आणि मी सांगितल्याप्रमाणे भार अंशतः बेरिंगद्वारे आणि अंशतः गसेट प्लेटद्वारे बेस प्लेटमध्ये हस्तांतरित केला जातो तर जर हा स्तंभ बेस प्लेटवर विश्रांती घेत असेल तर आता स्लॅब बेसच्या बाबतीत आपण काय केले तर आपण स्तंभ थेट बेस प्लेटवर विश्रांती देत आहोत तर येथे आपण जे करत आहोत ते आपण स्तंभावर अतिरिक्त गसेट प्लेट प्रदान करीत आहोत आणि ही गसेट प्लेट पुन्हा गसेट कोनाशी जोडलेली आहे ही गसेट प्लेट गसेट कोनाशी जोडलेली आहे तर जे काही भार येत आहे मग तो भार असो किंवा मोमेंट किंवादोन्ही ते बेस प्लेटवर गुसेट प्लेटद्वारे आणि बेअरिंगद्वारे हस्तांतरित केले जाते तर दोन्ही प्रकारे ते भार हस्तांतरित करत आहे आणि जर आपण येथे पाहिले तर गुसेट आणि स्टिफनर बेंडिंग च्या विरुद्ध बेस स्लॅब धारण करतात त्यामुळे एक पातळ बेस प्लेट दिली जाऊ शकते म्हणजे बेस प्लेटची जाडी तुलनेने पातळ असेल आणि हा स्तंभ आहे ही गसेट प्लेट आहे आणि ही बेस प्लेट आहे आणि बेस प्लेटवर अभिक्रियेमुळे काँक्रीटच्या बेस पासून येणारा दबाव येत आहे आणि हा गसेट कोन आहे आता पुन्हा हा गुसेट कोन देखील बोल्टच्या वापराने स्तंभाशी जोडला गेला आहे तर येथे आपण बोल्टची विशिष्ट संख्या प्रदान करू शकतो आणि येथे तुम्हाला दिसेल की गसेट प्लेटची उंची बोल्टच्या संख्येची काळजी घेण्यासाठी पुरेशी असावी कारण येथे बोल्टची संख्या वापरली पाहिजे कारण भार वापरला जातो कॉन्सन्ट्रेट भार जेव्हा वापरला जातो तेव्हाचआपण या प्रकारच्या गुसेट बेसचा वापर करतो तर हे फ्रंट व्ह्यू आहे आणि ज्या निर्णायक विभागात जास्तीत जास्त मोमेंट विकसित होईल तो हा जास्तीत जास्त ओव्हरहँड भाग आहे तर हे आपण म्हणू शकतो की सी हा कमाल ओव्हरहँड भाग आहे तर आता या स्तंभाला पूर्ण बेअरिंगचा सामना करावा लागू शकतो किंवा अपूर्ण बेयरिंगचा सामना करावा लागू शकतो जर ते पूर्ण बेअरिंगला तोंड देत असेल तर सामान्यतः 50 टक्के भार थेट बेस प्लेटवर हस्तांतरित केला जातो आणि 50 टक्के भार गुसेट प्लेटद्वारे हस्तांतरित केला जातो आणि जर ते पूर्ण बेअरिंग नसेल तर आपण असे गृहीत धरतो की संपूर्ण भार गुसेट प्लेटद्वारे हस्तांतरित केला जातो तर अशा प्रकारे आपण रचना करणार आहोत आता जर आपण साइड व्ह्यू पाहिले तर पुन्हा जर आपण साइड व्ह्यू पाहिले तर आपण पाहू शकतो की गुसेट प्लेट्स कसे जोडलेले आहेत असे म्हणा की ही गुसेट प्लेट आहे आणि हा गुसेट कोन आहे नंतर गुसेट कोन हाताची जाडी नंतर बेस प्लेट आहे तर येथे जर आपण पाहिले की आपण मुळात साइड व्ह्यू पाहत आहोत तर बोल्ट येथे दोन्ही बाजूंच्या कोनातून जोडला जाईल आणि बोल्ट देखील येथे जोडलेल्या गुसेट प्लेटशी जोडला जाईल हा जोडलेला बोल्ट आहे तर येथे जर आपण दोन नंबरचे बोल्ट प्रदान केले तर येथे दोन नंबरचे बोल्ट दर्शवित आहेत आणि येथे देखील आपण काही नंबरचे बोल्ट प्रदान करू शकतो तर जर आपण दोन पंक्ती प्रदान केल्या तर या केस प्रत्येक फ्लॅंजवर आपण प्रत्येक फ्लॅंजमध्ये आठसंख्या बोल्ट प्रदान करीत आहोत ही गसेट प्लेट आहे आणि हा गसेट कोन आहे बरोबर तर गुसेट प्लेट प्रदान करण्याचे मूलभूत उद्दीष्ट म्हणजे या गुसेट प्लेटद्वारे स्तंभापासून बेस प्लेटपर्यंत भार वाहून नेणे याचा अर्थ भार केवळ प्रणालीच्या बेरिंगद्वारेच पसरणार नाही तर गुसेट प्लेटद्वारे देखील आपण विशिष्ट प्रमाणात भार प्रदान करीत आहोत तर येथे जर आपण हा मोमेंट पाहिला तर जे काही येईल ते या स्थितीत मोजले जाईल आणि बेस प्लेटची जाडी बेस प्लेटच्या लवचिक स्ट्रेंथ वरून शोधली जाऊ शकते तर जर w हा काँक्रीटच्या बेस पासून बेस प्लेटवर येणारा दाब असेल तर w गुणिले c वर्ग भागिले 2 हा w आहे तर विकसित केलेला जास्तीत जास्त मोमेंट w गुणिले c स्क्वेअर बाय 2 असेल कारण हा निर्णायक विभाग असेल ज्यावर फेल्युअर ची शक्यता असेल आता येथे आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की या भागापर्यंत जाडी बेस प्लेटची जाडी आणि कोना ची जाडी गुसेट कोन होत आहे तर ते बरोबर जोडत आहे तर मुळात जेव्हा आपण गुसेट प्लेट देणार आहोत तेव्हा बेस प्लेटची जाडी कमी होणार आहे तर अशा प्रकारच्या व्यवस्थेसाठी बेस प्लेटची जाडी तुलनेने कमी असेल आणि जर येथे मोमेंट कमी असेल तर इतकी जाडी विकसित झालेला इतका मोमेंट वाहून नेण्यास सक्षम असेल तर आता आपल्याला काय मोमेंट विकसित होत आहे ते पाहावे लागेल तर या क्रिटिकल सेक्शनची मोमेंट कॅरींग क्षमता म्हणजे या क्रिटिकल सेक्शनमध्ये आपल्याला बेंडिंग स्ट्रेंथ काय आहे हे शोधावे लागेल तरबेंडिंग स्ट्रेंथ आपल्याला माहित आहे की md 1 2fy बाय गॅमा m0 गुणिले z e तर आपल्याला जे काही wc वर्ग बाय 2 म्हणून मिळत आहे ते md ला me m च्या बरोबरीचे केले जाईल तर यावरून आपण गुसेट प्लेटची जाडी शोधू शकतो तर गुसेट प्लेटची जाडी मिळविण्यासाठी आपण 1 म्हणून आढळल्याप्रमाणे एमडी 1 2fy भागिले गॅमा m0 गुणिले z e z e म्हणजे मुळात तर एकक लांबीसाठी जर आपण 1 गुणिले t वर्ग भागिले 6 b d वर्ग भागिले 6 घेतले तर तर 1 गुणिले t वर्ग भागिले 6 हा एक md आहे ज्याची आपण 0 2fyt वर्ग भागिले गॅमा m0 बरोबर आणि हे wc वर्ग भागिले 2 होईल तर यावरून आपण 2 5w गॅमा m0 भागिले fy पेक्षा जास्त c रूट म्हणून t मिळवू शकतो बरोबर तर बेस प्लेटची जाडी आणि गसेट कोन म्हणजे काय आहे याचा अर्थ बेस प्लेटची जाडी आणि गसेट कोन माफ करा गसेट कोन जे काही आहे ते बरोबर आहे तर ही जाडी असेल तर बेस प्लेटची जाडी एकूण जाडी असेल जी आपल्याला गसेट कोनाची जाडी वजा मिळत असेल तर आपण बेस प्लेटची जाडी शोधू शकतो तथापि हे खरे आहे जर आपण गुसेट अँगल आणि गुसेट अँगल प्रदान करणार आहोत जे आपण सामान्यतः बोल्ट कनेक्शन असताना प्रदान करतो परंतु वेल्डेड कनेक्शनसाठी आपल्याला गुसेट अँगल प्रदान करण्याची आवश्यकता नाही म्हणून बेस प्लेटची जाडी ही बेस प्लेटची आवश्यकता असेल म्हणजे आपल्याला जे काही मिळणार आहे ते बेस प्लेटची जाडी असेल आपल्याला अतिरिक्त काहीही करण्याची गरज नाही आता आपण गुसेट बेसच्या रचनेकडे जाऊ तर टप्प्याटप्प्याने आपण गुसेट बेसची रचना कशी करायची हे शोधण्याचा प्रयत्न करू तर गसेट बेसची रचना करणे म्हणजे आपल्याला बेस प्लेट बेस प्लेटची रचना करावी लागेल म्हणजे बेस प्लेटचे परिमाण ज्यामध्ये जाडीची लांबी आणि रुंदी समाविष्ट आहे आणि एकदा हे ठरवल्यानंतर आपल्याला ठरवावे लागेल की गसेट प्लेटला स्तंभ विभागांशी जोडण्यासाठी किती बोल्टची आवश्यकता असेल ही एक गोष्ट आहे जी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत ती म्हणजे जेव्हा आपण गसेट प्लेट प्रदान करणार असतो तेव्हा आपल्याला प्लेटची जाडी किती असेल गसेट प्लेटची जाडी किती असेल आणि गसेट प्लेटचा आकार किती असेल याचा अर्थ लांबी आणि रुंदी किती असेल हे जाणून घ्यावे लागेल तर या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित असणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा आपण चर्चा करणार आहोत तेव्हा पायऱ्यांमध्ये आपण या सर्व समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू की ते बेस प्लेटची लांबी रुंदी आणि जाडीचे परिमाण आहे नंतर गसेट प्लेटची लांबी रुंदी आणि जाडीचे परिमाण नंतर गॅस गसेट त्याच्या परिमाणाला कोन देते आणि प्रणालीला जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या किंवा प्रणालीला जोडण्यासाठी वेल्डची लांबी तर या गोष्टी आहेत तर टप्प्याटप्प्याने आपण शोधण्याचा प्रयत्न करू तर पहिल्या टप्प्यात आपण पहिल्या टप्प्यात काय करू आपण बेस प्लेटचे परिमाण शोधण्याचा प्रयत्न करू बेस प्लेटचे परिमाण म्हणजे लांबी आणि रुंदी किती असेल तर जाडी किती असेल तर लांबी आणि रुंदी जर आपल्याला प्रथम जाणून घेण्याची आवश्यकता असेल तर आपल्याला काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेंथ काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे कारण बेस प्लेट काँक्रीटच्या बेस शी ठेवली जाते तर प्रथम आपल्याला काँक्रीटची श्रेणी काय आहे आणि बेरिंग स्ट्रेंथ काय आहे हे जाणून घ्यावे लागेल म्हणून जर आपल्याला बेअरिंगची स्ट्रेंथ माहित असेल तर आपण बेस प्लेटसाठी आवश्यक क्षेत्र शोधू शकतो तर पहिल्या टप्प्यात आपण काय करू आपण काँक्रीटची योग्य श्रेणी शोधू त्यानंतर आपल्याला बेअरिंगची ताकद 0 45 fck म्हणून सापडेल बरोबर तर पहिल्या टप्प्यात आपण हे 0 45fck शोधणार आहोत ही बेअरिंग स्ट्रेंथ म्हणून मग आपण क्षेत्र शोधू पायरी 2 मध्ये आपण काय करू हे शोधू की आवश्यक क्षेत्र किती असेल p हे किती क्षेत्र असेल आणि अक्षीय शक्ती 0 45fck ने भागली जाईल बरोबर आता येथे p हा स्तंभावरील घटक भार आहे तर आता आपण तिसऱ्या पायरीवर जाऊ तरतिसऱ्या टप्प्यात आपण काय करू हे शोधण्याचा प्रयत्न करू तर पायरी 2 मध्ये आपल्याला आवश्यक क्षेत्र काय सापडेल आता तिसऱ्या टप्प्यात आपण गुसेट प्लेटच्या आकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करू याचा अर्थ त्याची लांबी रुंदी आणि जाडी आणि गुसेट प्लेटची जाडी साधारणपणे 16 मिमीपेक्षा कमी नसावी तर किमान आपल्याला किमान जाडी 16 मि म्हणून विचारात घ्यावी लागेल ज्यापासून आपण सुरुवात करू शकतो आणि नंतर ही जाडी तो भार वाहून नेण्यासाठीपुरेशी आहे की नाही हे आपण पाहू शकतो तर प्रथम आपण हे करू मग आपण एक विशिष्ट गसेट कोन निवडू आणि गसेट कोन परिमाणे अशा प्रकारे निवडली जातील की उभ्या दिशेने गसेट कोना ची लांबी बोल्टची संख्या बरोबर वाहून नेण्यासाठी पुरेशी असावी कारण ती गसेट प्लेट आणि स्तंभाला जोडलेली असेल तर कोनाचे परिमाण पुरेसे असावे त्यामुळे जेणेकरून ते विशिष्ट संख्येच्या साधनांचा सामना करू शकेल ते विशिष्ट संख्येच्या बोल्टला सामावून घेऊ शकेल आणि त्या बोल्टची संख्या एकूण भारापासून मोजली जाईल तर ते येईल की आपण एका उदाहरणातून कधी जाऊ हे आपल्याला स्पष्ट होईल तर म्हणून गसेट प्लेटचा आकार शोधण्यासाठी आपण प्रथम काय करू आपण गसेट प्लेटची जाडी ठरवू जी 16 मिमीपेक्षा कमी नसावी त्यानंतर आपण कोन गसेट कोनाचा काही विशिष्ट आकार सुचवू आणि आपल्याला हे देखील पाहावे लागेल की गसेट कोन असमान विभाग असावा कारण लांब विभाग अनुलंबपणे सामावून घ्यावा लागेल म्हणून आपण अनावश्यकपणे समान विभाग घेणार नाही आपण असमान विभाग घेऊ जिथे लहान विभाग आडवा ठेवला जाईल आणि अशा प्रकारे आपण सामग्रीची बचत करू शकतो मग गुसेट कोना ची जाडी आणि गुसेट कोना ची जाडी अंदाजे गुसेट प्लेटकडे ठेवली पाहिजे गुसेट कोना ची जाडी आपण गुसेट प्लेटची जाडी आणि गुसेट सामग्रीची लांबी साधारणपणे आपण फ्लॅंजला समांतर असलेल्या बेस प्लेटच्या लांबीच्या बरोबरीने ठेवली पाहिजे याचा अर्थ असा की जर स्तंभ अशा प्रकारे ठेवला असेल तर योजनेत जर आपल्याला दिसले की ही गसेट प्लेटची लांबी आहे तर माफ करा बेस प्लेटची लांबी तर गुसेट प्लेटची लांबी देखील आपण बेसप्लेटच्या लांबीच्या बरोबर ठेवू आणि वेल्डेड जोडणीसाठी आपल्याला कोणताही गुसेट कोन किंवा गुसेट कोन प्रदान करण्याची आवश्यकता नाही जो समान नाही कारण आपण गोष्टी थेट जोडू मग आपण चौथ्या टप्प्यावर येऊ तर चौथ्या टप्प्यात पुन्हा आपल्याला वेव्हला समांतर असलेल्या बेस प्लेटचे परिमाण वेव्हला समांतर असलेल्या बेस प्लेटचे परिमाण म्हणजे हे परिमाण शोधावे लागेल तर बेस प्लेटचे परिमाण काय असेल बेस प्लेटचे परिमाण आपण शोधू शकतो की लांबी ही विभागाच्या खोलीच्या बरोबरीची आहे समजा ही विभागाची खोली असेल तर विभागाची खोली आपण गुसेट प्लेटची अधिक जाडी विचारात घेऊ जर ही गसेट प्लेट tg ची जाडी असेल तर tg नंतर गसेट प्लेटच्या जाडीमध्ये दोनदा कारण दोन बाजूंना गसेट प्लेट दिली पाहिजे मग कोनाची लांबी नंतर आपण आडवा विशिष्ट कोन प्रदान केला आहे जो आपल्याला माहित असलेली लांबी आहे तर ती लांबी l a म्हणा तर कोना ची लेग लेंग्थ आणि नंतर माफ करा जर आपण येथून सुरुवात केली तर ही गसेट प्लेट आणि नंतर लेग लेंग्थ आहे आणि नंतर हा ओव्हरहँड भाग आहे तर अशा प्रकारे आपण गुसेट प्लेटची लांबी शोधू तर पुन्हा मी एका वेगळ्या आकृतीत दाखवत आहे तर ते गसेट प्लेटची स्पष्ट लांबी असेल असे समजा की गसेट प्लेटची लांबी ही आहे जी स्तंभाच्या खोलीच्या आधारे ठरवली जाईल नंतर गसेट प्लेटची जाडी नंतर कोनाची लांबी नंतर गसेट प्लेटची जाडी नंतर कोनाची लांबी नंतर ओव्हरहँड आहे ही कोन विभागाची आडवी लांबी आहे आणि ही गसेट प्लेटची जाडी आहे आणि हे बरोबर आहे तर d अधिक 2 गुसेट प्लेटच्या जाडीमध्ये अधिक 2 आडव्या पायाच्या लांबीमध्ये अधिक ओव्हरहँड भाग 2 तर ही लांबी असेल आणि वेल्डेड विभागासाठी एकूण लांबी वेल्डेड विभाग असेल तेथे गसेट कोन नसेल तर ही एकूण खोली अधिक 2 गुणिले गुसेट प्लेटची जाडी अधिक 2 गुणिले ओव्हरहँड असेल तर ही लांबी असेल आणि ही लांबी असेल आणि अशा प्रकारे लांबी निश्चित केली जाईल तर एकदा लांबी निश्चित झाली की आपण बेस प्लेटचे परिमाण शोधू शकतो जे b आहे तर b मी शोधू शकतो असे म्हणू शकतो की लांबीनुसार आपल्याला एकूण क्षेत्रफळ माहित आहे तर अशा प्रकारे आपण b देखील शोधू शकतो अशा प्रकारे आपण बेस प्लेटची लांबी आणि रुंदी शोधू शकलो तर आता आपल्याला बेस प्लेटची जाडी शोधावी लागेल तर बेस प्लेटच्या जाडीसाठी आपण दाबाच्या तीव्रतेची गणना करू तर पायरी 5 मध्ये आपण ज्याची गणना करू ते म्हणजे काँक्रीटपासून बेस प्लेटवर येणाऱ्या दाबाची तीव्रता म्हणजे बेस प्लेटच्या बेस प्लेट क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाने विभाजित केलेला एकूण भार L गुणिले b आहे तर दबावाची तीव्रता आढळते आता पायरी 6 मध्ये आपण बेस प्लेटची जाडी आणि बेस प्लेटची जाडी शोधू शकतो जी आपण दिलेल्या सूत्रावरून शोधू शकतो किंवा आपण क्रिटिकल विभागात एकूण मोमेंट किती आहे याची गणना करू शकतो आणि नंतर समतुल्य करून आपण क्रिटिकल सेक्शनची खोली शोधू शकतो आणि क्रिटिकल सेक्शनची खोली ही एकूण खोली असेल ज्यामध्ये बेस प्लेटची खोली आणि आडव्या कोनाच्या जाडीची खोली समाविष्ट आहे तर जर वेल्डेड कनेक्शन असेल तर बोल्ट केलेले कनेक्शन असेल तर आवश्यक खोली जी काही जाडी येत असेल ती बेस प्लेटची जाडी असेल आता आपण पायरी 7 वर जाऊ तर दोन मेंबर ना जोडण्यासाठी सहसा 2 किंवा 4 संख्येचे आणि 20 मिमी व्यासाचे बोल्ट खाली धरून ठेवले जातात तर ही आम्ही प्रदान केलेल्या बोल्टची नाममात्र व्यासाची नाममात्र संख्या आहे तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती बेस प्लेट आणि गसेट प्लेटचे परिमाण ठरवू शकते तर आपण एका उदाहरणातून जाऊ आणि मग आपल्या ला हे स्पष्ट होईल की गुसेट बेसची रचना कशी करावी तर उदाहरणाकडे जाण्यापूर्वी मी या पॉवर पॉईंटद्वारे जी काही चर्चा केली आहे त्याच गोष्टींमधून मी पटकन जाऊ इच्छितो म्हणजे मी सारांश देऊ इच्छितो कारण आणि मग ते आपल्यासाठी अधिक स्पष्ट होईल जसे की येथे आपण पाहू शकतो की रचना बेंडिंग स्ट्रेंथ M D आपण 1 2Fy भागिले गॅमा एम 0 गुणिले JD म्हणून शोधू शकतो जे शेवटी 0 2 गुणिले Fyt वर्ग भागिले गॅमा m0 होत आहे तरडिझाइन बेंडी स्ट्रेंट आपण मोजू शकतो आणि क्रिटिकल विभागांमधील मोमेंट देखील आपण या सूत्रावरून मोजू शकतो जे W c वर्ग भागिले बाय 2 बरोबर wc वर्ग भागिले 2 आहे तर जेथे c हा ओव्हर हँड भाग आहे आणि W हा काँक्रीटच्याबेस पासून बेस प्लेटवर येणारा दाब आहे तर याची बरोबरी करून मी थेट बेस प्लेटची जाडी शोधू शकतो जी एकूण जाडी आहे ज्यामध्ये क्लीट कोन किंवा गसेट कोणाची जाडी आणि बेस प्लेट c गुणिले रूट 2 5 गुणिले w गॅमा m0 भागिले Fy तर हेच आपण शोधू शकतो तर बेस प्लेटची जाडी बेस प्लेटच्या लवचिक ताकदीवरून शोधली जाऊ शकते आणि क्लीट कोन असल्यास बेस प्लेटची जाडी कमी केली जाऊ शकते तथापि जर वेल्डेड जोडणी असेल तर बेस प्लेटची जाडी ही असेल ही एकूण जाडी आहे जी आपल्याला बरोबर मिळत आहे आता आता आपण ज्या पायऱ्यांवर चर्चा केली आहे त्या पायऱ्यांमधून मी पुन्हा एकदा जात आहे जी पायरी 1 मध्ये आहे प्रथम आपण काँक्रीटच्या ग्रेडवर आधारित काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेंथ शोधू जी वापरली जाणार आहे म्हणून जर आपल्याला काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेंथ सर्वात चांगली माहित असेल तर आपण क्षेत्र शोधू शकतो कारण क्षेत्रफळ काहीही नसेल परंतु P ही बेअरिंग स्ट्रेंथ असेल तर बेस प्लेटचे क्षेत्रफळ एकदा मिळाले की आपण नंतर लांबी आणि रुंदी शोधू शकतो लांबी आणि रुंदी शोधण्यासाठी आपल्याला इतर काही गोष्टी देखील शोधणे आवश्यक आहे जसे की पायरी 3 मध्ये आपण काय करू शकतो आपण गुसेट सामग्रीचा आकार शोधू शकतो तर सर्वप्रथम गुसेट प्लेट 16 मिमीपेक्षा कमी नसावी तर किमान आपल्याला 16 मि ची गसेट प्लेट द्यावी लागेल आणि जर आपण बोल्ट जोडणीच्या बाबतीत विशिष्ट प्लेट कोन किंवा गसेट कोन दिला तर आपण प्लेट कोन किंवा गसेट कोनाचा आकार अशा प्रकारे देऊ की तो उभ्या पायात दोन पंक्ती उभ्या पायात दोन ओळी बोल्ट आणि आडव्या पायात एक ओळ बोल्ट सामावून घेऊ शकेल तर आपण एक असमान कोन विभाग प्रदान करू शकतो जिथे लहान दिशा आडवी असावी आणि लांब दिशा उभी असेल जेणेकरून बोल्टची संख्या सामावून घेता येईल मग चिकणमातीची जाडी क्लीट कोन जी अंदाजे गुसेट प्लेटच्या जाडीच्या बरोबरीची असू शकते त्यामुळे जाडी अशा प्रकारे निवडली जाईल की ती कमी अधिक प्रमाणात गुसेट प्लेटच्या जाडीसारखी असेल मग आपण शोधू शकणार्या गुसेट सामग्रीची लांबी सर्वसाधारणपणे स्तंभाच्या फ्लॅंजला समांतर असलेल्या बेस प्लेटच्या लांबीइतकी ठेवली जाईल तर स्तंभाच्या फ्लॅंजला समांतर जी लांबी येईल ती गुसेट प्लेटची लांबी मानली जाईल तर आपल्याला प्रथम माहित आहे की बेस प्लेटची लांबी जाणून घेणे आवश्यक आहे त्यानंतर आपण गुसेट प्लेटची लांबी शोधू शकतो आता वेल्डेड जोडणीसाठी गुसेट प्लेटच्या गुसेट प्लेटच्या क्लीट अँगलची आवश्यकता नाही माफ करा वेल्डेड गुसेट प्लेटसाठी आपल्याला क्लीट अँगलची आवश्यकता नाही कारण आपण गुसेट प्लेटला थेट वेल्डेड जोडणीसह कॉलमशी जोडणार आहोत तर स्तंभाला गुसेट प्लेटसह किंवा बेस प्लेटसह ठेवण्यासाठी आपल्याला गुसेट कोन किंवा क्लीट कोणाची आवश्यकता नाही कारण आपण थेट वेल्डेड शी जोडत आहोत आता चौथ्या टप्प्यात आपण बेस प्लेटचे परिमाण शोधू जे वेव्ह ला समांतर आहे तर बेस प्लेटचे परिमाण आपण अशा प्रकारे शोधू शकतो की विभागाची खोली माफ करा विभागाची खोली अधिक गुसेट प्लेटची दुप्पट जाडी अधिक कोणाची लीड लांबी अधिक ओव्हरहॅंग तर हेच आपण एकूण लांबी शोधू शकतो आणि वेल्डेड जोडण्यांसाठी हे सेक्शनची खोली अधिक 2 गुसेट प्लेटची जाडी अधिक ओव्हरहॅंग असेल ठीक आहे ते गुसेट प्लेटची जाडी अधिक ओव्हरहॅंगच्या दुप्पट असेल तर वेल्डेड जोडणीच्या लांबीसाठी आपण यातून प्रदान करू शकतो आणि वेल्डेड जोडणीसाठी आपण येथून प्रदान करू जिथे वेल्डेड जोडणीच्या बाबतीत कोणाची लांबी जोडली जाईल तर आता एकदा लांबी निश्चित झाली की आपण फ्लॅंजला समांतर बेस प्लेटची लांबी प्रदान करू शकतो जी b बरोबर a भागिले l आहे तर अशा प्रकारे बेस प्लेटची लांबी रुंदी आणि रुंदी निश्चित केली जाते तर माफ करा लांबी रुंदी आता ठरवली जाते की जाडी जाडी ही दाबावरून ठरवावी लागते जो काही दाब आपल्याला मिळत आहे तो आपण मोजू शकतो तर काँक्रीटच्या दाबापासून होणाऱ्या दबावाची तीव्रता ह्यावरून शोधली जाऊ शकते आता बेस प्लेटची जाडी आता क्रिटिकल विभागात लवचिक शक्तीने मोजली जाऊ शकते आपल्याला क्रिटिकल सेक्शनमधील लवचिक स्ट्रेंथ माहित आहे आणि आपल्याला माहित आहे की त्या क्रिटिकल सेक्शनमध्ये येणारा जास्तीत जास्त मोमेंट कोणता आहे जो w इनटू c वर्ग भागिले tc हा ओव्हरहॅंग भाग आहे तर जर आपल्याला क्रिटिकल विभागात कमाल मोमेंट सापडला तर जर आपण त्या विभागाच्या डिझाइनच्या बेंडिंग स्ट्रेंथ शी बरोबरी केली तर आपण योग्य जाडी शोधू शकतो आणि मग मेंबर ना बरोबर ठेवण्यासाठी 20 मि व्यासाचे नाममात्र बोल्ट दिले जातील तर या पायऱ्या आहेत ज्यांचे अनुसरण गुसेट बेसची रचना करण्यासाठी केले जाऊ शकते आता या पायऱ्यांचे अनुसरण करून आपण या उदाहरणातून जाऊ शकतो ठीक आहे आणि हे उदाहरण दुसऱ्या दिवशी काम करेल कारण वेळेच्या कमतरतेमुळे आपण हे चालू ठेवू शकणार नाही तर मला आशा आहे की तुम्हाला ही प्रक्रिया समजली असेल म्हणजे बेस प्लेट आणि गसेट प्लेटचे परिमाण आणि प्लेट कोन किंवा गसेट कोन कसा शोधायचा तर हे मुख्य मेंबर आहेत ज्यांची रचना गसेट बेससाठी करणे आवश्यक आहे तर हे खरे तर स्पष्ट होईल जर आपण एक उदाहरण पाहिले तर ते अधिक स्पष्ट होईल कारण टप्प्याटप्प्याने आपण त्यांची योग्य चर्चा करू खूप खूप धन्यवाद